आपण कुठे आहात हे आपल्याला माहिती आहे का आपण आशियातील एक उत्कृष्ट ट्रॅक आणि फील्ड ट्रेनिंगच्या ठिकाणी आहोत पण आपण त्यासाठी येथे आलो नाहीत आपण येथे विश्लेषणाच्या साधनावर चर्चा करण्यासाठी आहोत जे आपल्याला मूळ कारण सहजपणे शोधण्यात मदत करेल म्हणून मला हे एका उदाहरणाद्वारे समजावून सांगायचं आहे माझे काही विद्यार्थी नियमितपणे वर्गात उशिरा येत असत म्हणून मी माझ्या नेहमीच्या पद्धती प्रमाणे त्यांच्यावर व्यंग केला त्या विद्यार्थ्यावरच सर्व विनोद बनवले व त्यांना धमकावले की मी त्यांची उपस्थिती देणार नाही त्यापैकी कोणीही काम केले नाही म्हणून मी त्यांना बोलावले आणि म्हणालो की मी एक पद्धतशीर माणूस आहे आणि मला हे समजून घेणे आवश्यक आहे येथे खरोखर काय घडत आहे त्याच वेळी मी असा विचार केला कि मी मल्टी व्हाय अनालयसिस किंवा ५ व्हाय अनालयसिस या साधनांचा उपयोग करेन हे साधन अगदी सोप्या पद्धतीने कार्य करते जसे कि ५ वर्षाचे बाळ का याचा वारंवार वापर करतात तेच या साधनाचे सार आहे टोयोटाने जवळजवळ 70 च्या दशकात याला लोकप्रिय केले आहे आणि हे अगदी प्रभावी आहे कारण ते वापरणे सोपे आहे म्हणून मी ही विशिष्ट कथा दर्शवितो हे विद्यार्थी माझ्या सर्व वर्गांना उशीरा का येत असत कदाचित तो उशिरा झोपत असेल म्हणून तो वर्गात उशीर येत आहे हे उशीर होण्याचा मुख्य कारण असू शकतो म्हणूनच मग तो उशीरा का झोपला असा प्रश्न पडतो बरं त्याच्याकडे भरपूर असा गृहपाठ असेल त्यामुळे तो उशीरा झोपला आणि आता एक शेवटचा प्रश्न त्याच्या जवळ एवढे असंख्य गृहपाठ का आहेत बरं तो एक विलंब करणारा होता वेळेत सर्व असाइनमेंट करण्यासाठी खरोखर त्याच्याकडे वेळ किंवा शिस्त नव्हती म्हणून त्याने विलंब केला आणि प्रत्येक गोष्ट अंतिम मुदतीत ढकलली गेली आणि म्हणूनच तो उशिरा उठल्यामुळे तो वर्गात उशिरा आला आता प्रश्न पडतो की तो असा का बनला त्याच्या अभ्यासक्रमाच्या ओझ्यामुळे आणि अशाच त्याच्या सवयी होत्या त्या कारणामुळे त्याला अशा विलंबात गुंग करण्यात आले म्हणून आम्ही परत हे पाहण्यास सुरवात केली कि तो वर्गात उशिरा का येत होता आणि आम्ही त्याच्या वैयक्तिक सवयींबद्दल माहिती घेतली हे 5 व्हाय खरोखरच कसे कार्य करतात याचे एक साधे उदाहरण आहे आणि आपण देखील त्याच्या तळाशी जाण्यासाठी प्रयत्न करू शकता